नमस्कार मागील वर्गात आपण इलेक्ट्रिकल सर्किट मधील स्टेट व्हेरिएबल ऍनालिसिस बद्दल चर्चा केली आज आपण आपली चर्चा पुढे चालू ठेवू आणि स्टेट इक्वेशन मधील काही प्रॉपर्टीज समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सर्किट ऍनालिसिसमधे आपण त्या प्रॉपर्टीज चा कसा उपयोग करू शकतो ते पाहू तर आजच्या व्याख्यानाची चर्चा सुरू करूया प्रथम कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर लिनिअर सिस्टिम्स च्या अभ्यासात कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात तर ते डिफरेन्शिअल इक्वेशन किंवा कदाचित ट्रान्सफर फंक्शन किंवा स्टेट इक्वेशनच्या संदर्भात परिभाषित केले जाऊ शकतात तर प्रथम आपण समजून घेऊ की डिफरेन्शिअल इक्वेशनद्वारे कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन कसे मिळते तर आता आपण एक लिनिअर टाईम इंव्हेरिएंट सिस्टिम विचारात घेऊया ज्याचे वर्णन खालीलप्रमाणे डिफरेन्शिअल इक्वेशनने केले गेले आहे डिफरेन्शिअल इक्वेशन असे दिले आहे dnydtnan 1dn 1ydtn 1a1dytdta0ytbmdmutdtmbm 1dm 1utdtm 1b1dutdtb0ut आता येथे आपण nm आहे असे समजू आता आपण एका ऑपरेटरची व्याख्या करूया तो म्हणजे लॅपलास ऑपरेटर आहे skdkdtkk12 n आता जर तुम्ही ते वरील इक्वेशन मध्ये ठेवले तर वरील डिफरेन्शिअल इक्वेशन आणि जे आपण पाहिले ते नुकतेच लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या दृष्टीने लिहू शकतो तर मग आपण काय लिहू शकतो डिफरेन्शिअल इक्वेशन लिहिण्याऐवजी ते असे व्यक्त केले जाऊ शकते snan 1sn 1 a1sa0ytbmsmbm 1sm 1b1sb0ut म्हणून आपण yt कंसातले कॉमन म्हणून बाहेर घेऊ आणि कंसामध्ये आपल्याकडे snan 1sn 1 a1sa0 आहे तसेच उजव्या बाजूला आपल्याकडे bmsmbm 1sm 1b1sb0 ut देखील आहे कारण उजव्या बाजूला ut देखील कॉमन आहे आता यात कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन काय आहे सिस्टमचे कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन डाव्या बाजूस असलेला भाग म्हणून परिभाषित केले जातो तर आपण कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन snan 1sn 1 a1sa00 असे लिहितो ह्या इक्वेशनने होमोजिनियस भाग निश्चित करून त्यांचे कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन प्राप्त केले जाते होमोजिनियस म्हणजे आपण इनपुटला 0 म्हणून सेट केले म्हणजे आपल्या इक्वेशनचा होमोजिनियस भाग 0 असेल तर याद्वारे आपल्याला सिस्टमचे कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन मिळेल जे डिफरेन्शिअल इक्वेशनचे कोइफिसिएंटच असेल जेव्हा आपण इनपुट 0 म्हणून ठेवले तर आपल्याला सिस्टमचे कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन मिळाले आता जर तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन दिले गेले तर कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन कसे शोधायचे आता आपण मागील प्रकरणात पाहिलेले डिफरेन्शिअल इक्वेशनच्या समानच डिफरेन्शिअल इक्वेशनद्वारे दिलेली प्रणाली विचारात घेऊ या आता ह्याचे लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला यासारखे दिसू लागले आता ytut काय आहे हे सिस्टमच्या ट्रान्सफर फंक्शन शिवाय काही नाही म्हणून ytutGsbmsmbm 1sm 1b1sb0snan 1sn 1 a1sa0 आता हे सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन आहे आता आपल्याला कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन मिळवायचे असल्यास ट्रान्सफर फंक्शनच्या पॉलीनॉमीयल डिनॉमिनेटरला 0 च्या बरोबरीने करुन मिळवू शकतो तर तुम्ही ते 0 ला सेट कराल आणि हे म्हणजे एखाद्या सिस्टमचे कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन असेल आता तिसरे प्रकरण म्हणजे जेव्हा आपल्याला स्टेट इक्वेशन मधून कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन शोधण्याची आवश्यकता असते म्हणून जेव्हा आपण स्टेट व्हेरिएबल मेथडच्या विषयावर चर्चा करतांना आपल्याला असे आढळले की स्टेट व्हेरिएबल कोइफिसिएंट मॅट्रिक्स आणि ट्रान्सफर फंक्शन यांच्यातील संबंध खालीलप्रमाणे आहे तर स्टेट व्हेरिएबल मधील ट्रान्सफर फंक्शन आपल्याला मिळू शकेल HsCsI A 1BD आता हे असे लिहिले जाऊ शकते HsCadj।sI A।BD CadjsI ABsI ADsI A जर आपण डिनॉमिनेटर 0 ला सेट केले तर आपल्याला सिस्टमचे कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन मिळेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला sI A0 हे सिस्टमचे कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन देईल आता कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशनची महत्त्वाची प्रॉपर्टीज अशी आहे की जर A चे कोइफिसिएंट म्हणजे कोइफिसिएंट मॅट्रिक्स असेल तर A चे कोइफिसिएंट रियल आहेत तर त्याचा कोइफिसिएंट देखील रियलच असेल आता ऎगेन व्हॅल्यूज म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया आता आपण ज्या कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशनची चर्चा करत आहोत त्याची रूट्स मॅट्रिक्स A चे ऎगेन व्हॅल्यूज म्हणून संदर्भित आहेत तर ऎगेन व्हॅल्यू च्या महत्वाच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर जर A चे कोइफिसिएंट सर्व रियल असतील तर त्याचे रूट्सचे मूल्य एकतर रियल किंवा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असतील समजा जर12 n A चे ऎगेन व्हॅल्यूज आहेत तर A चा शोध काढता येतो tri1ni ते म्हणजे काय म्हणजे A मॅट्रिक्सचा शोध काढणे म्हणजेच A च्या सर्व ऎगेन व्हॅल्यूची समान बेरीज आता जर i A चे ऎगेन व्हॅल्यू असेल आणि i12n जर n ऎगेन व्हॅल्यू असतील तर आपल्याकडे 12 n एवढ्या ऎगेन व्हॅल्यूज असतील आता जर हे A ची ऎगेन व्हॅल्यू असेल तर ते A ची देखील ऎगेन व्हॅल्यू आहे जर आपण मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला तर ऎगेन व्हॅल्यू समान राहतील आता जर आपणास हे दिसून आले की मॅट्रिक्स A हे नॉन सिंग्युलर आहे आणि त्यात ii12n ऎगेन व्हॅल्यूज आहेत तर 1ii12 n या A 1 च्या ऎगेन व्हॅल्यूज आहेत आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जेव्हा आपण A च्या ऎगेन व्हॅल्यूजची गणना करतो तेव्हा त्या A 1 ऎगेन व्हॅल्यूचे रेसिप्रोकेल व्हॅल्यू असेल आता ऎगेन व्हॅल्यूचे महत्त्व काय आहे हे ऎगेन व्हॅल्यूज आपल्याकडे सिरीस सर्किटचे ऍनालिसिस करीत असताना सिस्टमचा रिस्पॉन्स निश्चित करण्यास मदत करते म्हणूनच आपण स्टेट व्हेरिएबल फॉर्म मध्ये रुपांतरित केले आणि ऎगेन व्हॅल्यूज शोधल्यास ह्या ऎगेन व्हॅल्यूज आपल्याला सिस्टमचा रिस्पॉन्स शोधण्यात मदत करतात जर ऎगेन व्हॅल्यूज S प्लेनच्या डाव्या बाजूस असतील तर त्याचा अर्थ असा की जर त्यात नेगेटिव्ह रियल कॉम्पोनन्ट असेल तर आपली सिस्टिम स्टेबल आहे आता जिथे सिस्टमचा रिस्पॉन्स जास्तीत जास्त आहे तेथे सिस्टमची फ्रिक्वेन्सी शोधण्यात ऎगेन व्हॅल्यूज देखील वापरले जाऊ शकते अशावेळी या फ्रिक्वेन्सीना ऎगेन फ्रिक्वेन्सी असे म्हणतात आता आपण ऎगेन व्हेक्टर्स बद्दल बोलूया समजा जर तेथे नॉनझिरो व्हेक्टर pi असेल तर ते खालील मॅट्रिक्स इक्वेशन पूर्ण करेल तर अट काय आहे तर iI Api0 जर ते समाधानी असेल तर pi हा मॅट्रिक्स A चा ऎगेन व्हेक्टर मानला जाईल आता ऎगेन व्हेक्टर्सचा काय उपयोग आहे लिनिअर ट्रान्सफॉर्मेशन समजण्या योग्य बनविण्यासाठी ऎगेन व्हेक्टर्स वापरले जातात म्हणजेच जर आपण व्हेक्टरला XY प्लेनवर ताणून कॉम्प्रेस केले तर व्हेक्टरची दिशा XY प्लेनमध्ये तशीच राहते किंवा बदलत नाही तर याचा अर्थ असा की आपल्याकडे ऎगेन व्हेक्टर्स असल्यास त्या व्हेक्टरची दिशा न बदलता आपण फक्त व्हेक्टर वर किंवा खाली मोजू शकतो आता ऎगेन व्हॅल्यूज जिथे सिस्टमचा रिस्पॉन्स जास्तीत जास्त आहे तिथे ऎगेन व्हेक्टर्स त्या जास्तीत जास्त रिस्पॉन्सची दिशा प्रदान करतात तर आपण याप्रकारे ऎगेन व्हॅल्यूज आणि ऎगेन व्हेक्टर्स परस्परसंबंधि असल्याचे समजू शकतो आता ऎगेन व्हॅल्यूज आणि ऎगेन व्हेक्टर्स समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ आता आपल्याकडे असलेले स्टेट इक्वेशन dxdtAxtBut विचारात घेऊ समजा जर त्यात कोइफिसिएंट मॅट्रिकस अशी असले A चे कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन असेल sI As2 1 तर आपल्याला काय करावे लागेल आपल्याला ते 0 बरोबर करणे आवश्यक आहे जर आपण त्यास सोडवले तर आपल्याला त्याप्रमाणे ऎगेन व्हॅल्यूज 11आणि 2 1 मिळतील आता आपण असे समजूया की प्रत्येक ऎगेन व्हॅल्यू मध्ये दोन ऎगेन व्हेक्टर्स संलग्न आहेत तर आपण असे गृहित धरू की तेथे दोन ऎगेन व्हेक्टर्स आहेत आता प्रथम आपण 11 त्याबद्दल विचार करू आणि नंतर ऎगेन व्हेक्टर्सच्या कॅरेक्टरस्टिक्स इक्वेशन मध्ये 11आणि p1समाविष्ट करू मग जेव्हा आपण ते मूल्य ठेऊ तेव्हा आपल्याला काय मिळते iI Api0 तर आपल्याला मिळेल अशाच प्रकारे p210 आणि p11अनियंत्रित आहे जे या प्रकरणात 1 समान सेट केले जाऊ शकते त्याचप्रमाणे 2 1 साठी इक्वेशन असे होईल तर दुसर्या इक्वेशनला काहीही अर्थ नाही म्हणून आपल्याकडे फक्त हे 2p12p220 एकच इक्वेशन उरले आहे आता आपल्याकडे फक्त एक इक्वेशन आणि दोन माहित नसलेले आहेत तर आपण काय करू शकतो आपण एकाची व्हॅल्यू सेट करू आणि दुसर्याची व्हॅल्यू शोधू तर समजा p121 तर p22 2 तर त्या प्रकरणात तर आता आपल्याकडे ऎगेन व्हेक्टर्स p1 आणि p2 आहेत आणि जे 1 आणि 2ऎगेन व्हॅल्यूजच्या समान आहेत आता आपण आणखी एक संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया ती म्हणजे कंट्रोलॅबिलिटीची संकल्पना एखादी प्रक्रिया पूर्णपणे कंट्रोलेबल असणे म्हणजे प्रक्रियेचा प्रत्येक स्टेट व्हेरिएबल एका विशिष्ट उद्दीष्टापर्यंत पोहोचण्यासाठी नियंत्रित केले जाऊ शकते म्हणूनच जर तुमच्याकडे सिस्टमशी काही अन कन्संट्रेन्ड कंट्रोल असेल जर तुम्ही एकच उद्देशाचे अनंत वेळा पुनरावृत्ती केली तर आपल्याला नेहमीच कंट्रोल आउटपुट मिळेल तर असे म्हणूया की हे कंट्रोल आहे हे आपले इनपुट u आहे तर त्या प्रकरणात प्रक्रियेचा प्रत्येक स्टेट व्हेरिएबल एकापेक्षा जास्त वेळा विशिष्ट ऑब्जेक्ट वर पोहोचण्यासाठी कंट्रोल केला जाऊ शकतो तर प्रक्रिया पूर्णपणे कंट्रोलेबल असल्याचे म्हटले जाते आता जर यापैकी कोणतेही स्टेट व्हेरिएबल नियंत्रणापेक्षा स्वतंत्र असेल तर हे स्टेट व्हेरिएबल चालविण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही कारण स्टेट व्हेरिएबल नियंत्रणाशिवाय स्वतंत्र आहे तर अशा परिस्थितीत कोणत्याही नियंत्रण प्रयत्नांद्वारे त्या विशिष्ट अवस्थेस अनिश्चित वेळेस स्टेट व्हेरिएबल चालविण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही कारण स्टेट व्हेरिएबल हे u या इनपुटद्वारे कंट्रोलेबल नसते तर त्या प्रकरणात जोपर्यंत कमीतकमी एक अन कंट्रोलेबल स्टेट आहे तोपर्यंत सिस्टम पूर्णपणे कंट्रोलेबल नसल्याचे म्हटले जाते किंवा आपण त्याला अन कंट्रोलेबल सिस्टम म्हणतो आता येथे दिलेली कंट्रोलॅबिलिटीची संकल्पना स्टेट्सचे संदर्भ देते आणि त्यास स्टेट कंट्रोलॅबिलिटी म्हणून संबोधले जाते कारण आपण नियंत्रणाच्या योग्यतेचे वर्णन स्टेटच्या दृष्टीने करत आहोत त्याला स्टेट कंट्रोलॅबिलिटी म्हणतात आता सिस्टमच्या आऊटपुटसाठी देखील कंट्रोलॅबिलिटीची व्याख्या केली जाऊ शकते येथे या प्रकरणात आपण कंट्रोलॅबिलिटीसाठी स्टेट्स गृहीत धरले आहे आपण कंट्रोलॅबिलिटीसाठी आउटपुट विचारात घेतल्यास आपण याला आउटपुट कंट्रोलॅबिलिटी अट म्हणतो आता आपण सिस्टमचा विचार करूया आपल्याकडे स्टेट इक्वेशन आणि आउटपुट इक्वेशन आहे जे स्टँडर्ड स्टेट आणि आऊटपुट इक्वेशन खालीलप्रमाणे आहे dxdtAxtBut ytCxtDut आता x हे n×1स्टेट व्हेक्टर आहे ut हे r×1 इनपुट व्हेक्टर आणि y हे p×1 आउटपुट व्हेक्टर आहे A B C आणि D हे योग्य परिमाणांचे कोइफिसिएंट आहेत आता आपण हे दोन समीकरणे कंट्रोलॅबिलिटीची स्थिती शोधण्यासाठी वापरू आता खालील थेरम दर्शविते की कंट्रोलॅबिलिटीची क्षमता सिस्टमच्या कोइफिसिएंट मॅट्रिक्स A आणि B वर अवलंबून असते आणि आपण विशेषत स्टेट कंट्रोलॅबिलिटी बद्दल बोलत आहोत म्हणूनच कंट्रोलॅबिलिटी ऍनालिसिससाठी A आणि B मॅट्रिक्सचा विचार केला जात आहे आता हे थेरम स्टेट कंट्रोलॅबिलिटीची चाचणी करण्याची पद्धत देखील देते तर तो थेरम कोणता आहे तो थेरम म्हणजे स्टेट इक्वेशन द्वारेdxdtAxtBut वर्णन केलेल्या सिस्टमसाठी म्हणून सिस्टमला पूर्णपणे स्टेट कंट्रोलेबल करण्यायोग्य जी आवश्यक आणि पुरेशी स्थिती आहे ती म्हणजे की खालील मॅट्रिक्स S ज्याला n×nr परिमाण आहे कंट्रोलेबिलिटी मॅट्रिक्स जी आपण वाढवलेली आहेत ज्यामध्ये B आणि A मॅट्रिक्स घटक आहेत तर आवश्यक आणि पुरेशी अट आहे की खालील S मॅट्रिक्सला n रँक आहे तर कंट्रोलॅबिलिटी मॅट्रिक्स S म्हणजे काय तर कंट्रोलॅबिलिटी मॅट्रिक्स म्हणजे SBABA2BAn 1B मग आपण या मॅट्रिक्सचा रँक शोधू आणि जर या मॅट्रिक्सचा रँक n च्या बरोबरीने नसेल तर हे दर्शवते की सिस्टम स्टेट कंट्रोल करण्यायोग्य नाही आता मॅट्रिक्स A आणि B या विशिष्ट प्रकरणात सामील असल्याने कधीकधी आपण असेही म्हणतो की जोडी AB काँट्रोलेबल आहे ज्याचा अर्थ असा होतो की कंट्रोलेबिलिटीसाठी वाढीव मॅट्रिक्स S चा रँक n समान आहे Refer Slide Time 22 31 आता आपण एक उदाहरण घेऊ या म्हणजे आपल्याला स्टेट कंट्रोलॅबिलिटीची स्थिती कशी दिसते हे समजू शकेल आता आपण असे गृहीत धरू कि तिथे थर्ड ऑर्डर सिस्टम आहे ज्याच्या मध्ये कोइफिसिएंट मॅट्रिक्स असे आहे आता आपल्याकडे A हा n x n आहे आणि हा n क्रॉस 1 आहे तर या प्रकरणात मॅट्रिक्स n हा 3 आहे तर कंट्रोलॅबिलिटी मॅट्रिक्स मध्ये आता 3 कॉलम आहेत तर मग आपण काय करू आपण प्रथम S मॅट्रिक्स कंपाईल करू आपण कंपाईल कसे करू आता जर तुम्ही या विशिष्ट मॅट्रिक्सला बारकाईने पाहिले तर तुम्हाला दिसेल की दुसरा कॉलम दुसर्या रो मधील सर्व घटक 0 आहेत याचा अर्थ असा आहे की मॅट्रिक्स S ची रँक 3 पेक्षा कमी आहे आणि ती देखील सिंग्युलर आहे म्हणजे तिथे अशी एक केस असेल जेव्हा मॅट्रिक्सची रँक 3 पेक्षा कमी असेल तर म्हणूनच ही सिस्टम स्टेट काँट्रोलेबल नाही तर याद्वारे आपल्याला सिस्टमची कंट्रोलॅबिलिटी कशी शोधायची याची कल्पना येऊ शकते आता लिनिअर सिस्टमची ऑब्झरव्हेबिलिटी नावाची आणखी एक संकल्पना समजू या सिस्टमच्या प्रत्येक स्टेट व्हेरिएबलने आऊटपुट्सवर जर काही परिणाम केला तर सिस्टम पूर्णपणे ऑब्झरवेबल आहे याचा अर्थ असा की जर आउटपुट मोजमापांमधून कोणत्याही स्टेटचे निरीक्षण केले जाऊ शकत नसेल तर असे म्हटले जाते की हे स्टेट अन ऑब्झरवेबल आहे आणि म्हणूनच ही सिस्टम देखील अन ऑब्झरवेबल होईल सिस्टमचे निरीक्षण करण्यायोग्यतेचा निकष काय आहे तर मानक समीकरणाद्वारे वर्णन केलेल्या सिस्टमसाठी स्टेट इक्वेशन आणि आउटपुट इक्वेशन पूर्णपणे अन ऑब्झरवेबल असू शकते हे आवश्यक आणि पुरेसे आहे की खालील मॅट्रिक्स V जे n x np मॅट्रिक्सचे रँक n समान असेल आपण ऑब्झरव्हेबिलिटी मॅट्रिक्स कसे कंपाईल करू आपण असे कंपाईल करतो जेव्हा आपण या मॅट्रिक्सला कंपाईल कराल तेव्हा आपल्याला ऑब्झरव्हेबिलिटी मॅट्रिक्स मिळेल ज्यामध्ये n गुणिले n×np असेल आता जेव्हा आपणास या मॅट्रिक्सचे रँक सापडेल आणि हे रँक n पेक्षा कमी असेल तेव्हा सिस्टम ऑब्झरवेबल करण्यायोग्य नाही म्हणजे अन ऑब्झरवेबल आहे अन्यथा जेव्हा रँक n च्या बरोबरीने असेल तेव्हा आपण म्हणू की सिस्टम ऑब्झरवेबल आहे आता उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊया तर अट अशी कि A आणि C दोन्ही मॅट्रिकस असलेली सामान्यत आपण त्यास A C जोडी म्हणून देखील ऑब्झरवेबल असल्याचे म्हणतो जर सिस्टममध्ये फक्त एक आउटपुट असेल तर C हा 1×n रो मॅट्रिक्स असेल V हा एक n×n स्क्वेर मॅट्रिक्स आहे अशा परिस्थितीत V नॉन सिंग्युलर असल्यास ही सिस्टम पूर्णपणे ऑब्झरवेशन करण्यायोग्य आहे तर मग सिस्टम ऑब्झरवेबल आहे की नाही हे कसे शोधायचे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण आता कोइफिसिएंट मॅट्रिक्सचा विचार करूया ते म्हणजे आपल्याकडे n 2 आहे आता ऑब्झरवेबल मॅट्रिक्सला 2 रोज आहेत ज्या जर तुम्ही या मॅट्रिक्सकडे पाहिले तर तुम्हाला दिसेल की दुसर्या कॉलम मध्ये सर्व घटक 0 आहेत म्हणजेच हि मॅट्रिक्स सिंग्युलर देखील आहे त्या प्रकरणात आपण असे म्हणू की सिस्टम ऑब्झरवेशन करण्यायोग्य नाही किंवा आपण असे म्हणू शकतो की A C असलेली मॅट्रिक्स जोडी अन ऑब्झरवेबल आहे तर V सारख्या वाढीव मॅट्रिक्सचा वापर करून आपण लिनिअर सिस्टमची ऑब्झरव्हेबिलिटी शोधू शकतो तर यासह आपण आपली आजची चर्चा इथे थांबवू शकतो ज्यामध्ये आपण स्टेट व्हेरिएबल सिस्टिमची कंट्रोलॅबिलिटी आणि ऑब्झरव्हेबिलिटीच्या पैलूबद्दल चर्चा केली म्हणून आपण हा विशिष्ट विषय इथे थांबवत आहोत जिथे आपण स्टेट व्हेरिएबल ऍनालिसिस बद्दल चर्चा केली पुढच्या सत्रामध्ये आपण आपला शेवटचा विषय सुरू करू जे ऍनालॉगस सिस्टिम आहे धन्यवाद